तर आत्ताच माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व्यवसाय खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले तुम्ही त्यांचे गुण पाहिले असतील त्यांचा सहभागसुद्धा पाहिला असेल या खेळात काय शिकले याविषयीसुद्धा ते बोलले होते जर आपण प्रशिक्षकाबद्दल बोलत असणार तर अशा खेळामध्ये कशा पद्धतीने समारोप करावा आणि कशा पद्धतीने खेळाचा हेतू समजून सांगावा आहे आपण या विशिष्ट खेळामधून पाहिले आहे आपण खेळाच्या ध्येयाविषयी बोलणार आहोत प्रत्येक कृतीसाठी ध्येय असणे आवश्यक आहे आपण अशा विशिष्ट खेळाबद्दल बोलत असतो तेव्हां सुद्धा एक विशिष्ट ध्येय असणें गरजेचे असते आणि अशा विशिष्ट खेळामध्ये संघबांधणी आणि संभाषण असे ध्येय होते तुम्ही हे निरीक्षण केले असेल की कशा पद्धतीने ते एकापाठोपाठ एक सूचना पुढे पाठवत होते आणि एक संघ दुसऱ्या संघाबरोबर तुलना करीत होता अशा पद्धतीने ते कार्यक्षमरित्या खेळत होते पहिल्या संघाने चेंडू गोळा करायला सुरू केले तेव्हा अतिशय कमालीचे संभाषण त्यांच्यामध्ये होते कमालीची स्पर्धा पाहायला मिळाली या स्पर्धेमधून एका संघाने दुसरे संघावर मात करून विजय मिळवला याला खूप सारे घटक कारणीभूत आहेत त्यामुळे आपण अशा विशिष्ट व्यावसायिक खेळाबद्दल बोलत असतो तेव्हां महत्वाचे म्हणजे या खेळाचा विषय काय होता या खेळाचा विषय कार्यक्षम संघअसा होता आणि यासाठी ध्येय निश्चित होते आता इथे हा खेळ प्रशिक्षण खोलीमध्ये राबवण्यात आला होता परंतु खेळण्याची जागासुद्धा असते यामुळे असे खेळ खूप सोपे होत असतात जर तुम्हाला बाहेर नाही खेळता आले तर तुम्हीं खोलीमध्ये सुद्धा खेळू शकता कारण हे स्टुडिओ असल्यामुळे आम्ही आतच खेळलो परंतु प्रशिक्षक असे खेळ प्रशिक्षण कार्यक्रम खोलीच्या बाहेर सुद्धा खेळू शकतात मोठा हॉल असेल किंवा क्रीडांगण असेल बाहेरील मोकळ्या जागेत असे खेळ खेळू शकता प्रशिक्षणासाठी खेळण्याच्या मोकळी जागा निश्चितपणे असते आणि त्याचा वापर प्रशिक्षकणे करावा आणि अशा मोकळ्या जागेवर बाहेर खेळ राबवावेत नंतर अशा खेळामध्ये नियम असतात म्हणून येथे तुम्हाला असे आढळून आले असेल की या खेळासाठी विशिष्ट नियम होते म्हणजे काहीही न बोलता संभाषण साधायचे होते फक्त स्पर्श करून संभाषण करायचे होते बोलायला परवानगी नव्हती अशा पद्धतीने या खेळाचे नियम होते दुसरा नियम म्हणजे डोळे बंद करणे पाहता येणार नव्हते रुमालाने डोळे बंद करणे गरजेचे होते आणि तिसरा नियम म्हणजे संभाषणासाठी आवश्यक असणारी रणनीती अगोदर ठरवायची होती म्हणून नियम म्हणजे खेळ सुरु करण्या आगोदर असणार्या सूचना आणि अटीशर्ती यामधून अशाब्दिक संभाषण समजून घ्यायचे होते अशा पद्धतीने काही विशिष्ट नियम ठरवून दिलेले असतात त्या नियमांचे पालन करणे अपेक्षित असते नंतर अशा खेळामध्ये गुणफलक असतो या गुणफलकावर प्रत्येक संघाला मिळालेले गुण लिहिले जातात उदाहरणार्थ जेव्हा गुलाबी चेंडू उचलत असतात त्यावेळेस तीन गुण त्या संघासाठी वाढवले जातात मात्र पिवळा चेंडू उचलतात त्या वेळेस दोन गुण कमी केलेज़ातात पांढरा चेंडू उचलला तर एक गुण कमी केला जातो अशा पद्धतीने गुणफलकावर गुणांची नोंद केली जाते या गुणाच्या नोंदीवरून खेळाच्या शेवटी तुम्ही विजेत्या संघाची घोषणा करू शकता जिंकणारे संघ साठी बक्षिस प्रणालीसुद्धा असते काही तरी कौतुकास्पद प्रशस्तीपत्रक सदस्यांना मिळणे गरजेचे असते जिंकणार्या संघाला किंवा जिंकणारे खेळाडूला अशा पद्धतीचे बक्षीस जाहीर करण्यात यावे तर व्यवसाय खेळाचा हेतू काय होता असे व्यावसायिक सहभागी सदस्यांना खर्याखुर्या जीवनाची वातावरणनिर्मिती करून देत असतात अशा वातावरणाशी समरस होण्यासाठी मदतीचे असतात किंवा शिकलेली संकल्पना लक्षात राहण्यासाठी असे खेळ खेळले जातात संस्थेमध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे सोडवण्यासाठी असे खेळ खेळले जातात त्या रणनीतीसाठी कोणते नियम असतात आणि व्यवस्थापनाचे कोणते पैलू विचारात घेतले जातात अशा प्रकारच्या अडथळ्यांची चर्चा केली जाते असे व्यावसायिक खेळ विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाची तत्व शिकण्यासाठी उपयोगाचे असतात व्यवस्थापनाची कोणती तत्त्वें आहे समजा व्यवस्थापनाचे पहिले तत्व आपण पाहूया जसे की एकता आता याविषयी आपण चर्चा करू या प्रथम ही संकल्पना शिकवली जाते आणि नंतर याविषयी चर्चा आयोजित करण्यात येते अशा पद्धतीने व्यवस्थापनाची वेगवेगळी तत्व वर्गामध्ये शिकत असतो आणि अशा खेळांमधून त्यांची चर्चा करत असतो नंतर संघबांधणी एक संकल्पना असते जेव्हा आपण संघबांधणी याविषयी बोलत असतो या ठिकाणी आपल्याला समन्वय साधणे गरजेचे असते असा समन्वय तुम्ही याव्यवसाय खेळामध्ये पाहिला असेल जर व्यवस्थित समन्वय असेल तर निश्चितपणे संघ खूप कार्यक्षम पद्धतीने कामगिरी पार पाडू शकतो तर अशा कार्यक्षम संघासाठी एकीची गरज असते एकी असेल तर निश्चितपणे कार्यक्षम फलित मिळत असते अशा पद्धतीच्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या पद्धती चर्चा केल्या जातात यामध्ये काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात जसे की शाब्दिक संभाषण अ शाब्दिक संभाषण समन्वय साधणे पुढाकार घेणे संघ बांधणे अशा पद्धतीने प्रशिक्षणामध्ये या संकल्पना जीवनातील खरे वातावरणाशी आपण जोडत असतो आता हे अतिशय महत्त्वाचे आहे की शेवटी विद्यार्थ्यांना विचारले की यातून तुम्ही काय शिकला आणि त्याच्या अभिनयापासून आपल्याला हे समजले की खरे जीवनातील वातावरणाशी आशा संकल्पना जोडल्या जातात आणि खेळांमधून जीवनाची वातावरण निर्मिती तयार केली जाते म्हणून हे अतिशय उपयोगाचे असतात म्हणून हे अतिशय महत्त्वाचे आहे की आपण असे खेळ खेळत असतो तेव्हा आपल्याला बाहेरील दुनियेतील माहिती मिळत असते आणि आपण शिकलेले ज्ञान कौशल्य बाजारात कसे वापरायचे याविषयी समजते अशा प्रकारचा हेतू व्यवसाय खेळाचा असतो म्हणून या व्यवसाय खेळाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे अध्यापन वृद्धिंगत केले जाऊ शकते म्हणून अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये संस्थेमधील अडथळे विचारात घेऊन त्यावर आधारित व्यवसाय खेळ तयार करण्यात यावेत कंपनीमध्ये वेगवेगळे विभाग असतात घटक असतात असे विभाग किंवा घटक यांच्यामध्ये समन्वय गरजेचा असतो कंपनी मधील अडथळे पाहत असतो त्यावेळेस आपल्याला समन्वयाची गरज जाणवते विभागांमध्ये असणारे संभाषण नेतृत्वशैली या गोष्टीची आपल्याला गरज जाणवते भूमिका खेळण्याच्या वेळी आपण नेतृत्वशैलीविषयी अजून चर्चा करू या अशा पद्धतीने प्रत्येक कार्य एकमेकांवर अवलंबून असतात हेच संस्थेतील अडथळे बनत असतात या ठिकाणी समन्वयाचा अभाव असेल तर एक विभाग दुसरा विभागाशी सुसंवाद करू शकत नाही त्यामुळे वेळचा आणि मनुष्यबळाचा अपव्यय होतो प्रत्येक विभागामध्ये समन्वय नसेल तर निश्चितपणे चांगली कामगिरी होणार नाही खेळांमध्येसुद्धा समन्वय चांगला नसल्यामुळे विजय होऊ शकला नाही आणि ज्यांचा समन्वय चांगला होता तो संघ जिंकला त्यामुळे कंपनीमध्ये चांगला समन्वय असणे गरजेचे असते कंपनीचे असणारे धोरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अडथळे असतात आता आपण कंपनीमधील धोरण आणि निर्णय प्रक्रिया याविषयी बोलूया कंपनीचे मोकळे धोरण असू शकते किंवा बंदिस्त धोरण असू शकते औपचारिक कार्यपद्धती असू शकते औपचारीक कामाची संस्कृती असू शकते किंवा अनौपचारिक पद्धतीने सुद्धा कामाचे वातावरण आणि संस्कृती असू शकते त्यामुळे संस्थेमध्ये धोरण आणि निर्णय प्रक्रिया काम करत असते अशी निर्णय प्रक्रिया खूप पद्धतशीर असावी सर्वांना सहभागी करून घेणारी असावी व्यवसाय खेळ सर्वांना समाविष्ट करणारे असावे आणि यामधून निर्णय प्रक्रियाबद्दल चर्चा करावी जेव्हा सगळे सगळे समाविष्ट होतील तेव्हा ते एकमेकांना समजून घेतील आणि या मधून उत्पादकता चांगली वाढेल असे अडथळे पार करण्यासाठी अशा प्रकारचा संदेश देणे गरजेचे असते आता संघामधील कामाचे नियम आणि पद्धती संघामधील सदस्यांचे काम कसे असेल अशा संघाच्या कामगिरीचे जर प्रत्यक्षित करून दाखवले तर यामध्ये अशा खेळांमधून कोणतेही नियम न मोडता सगळे नियम पाळून जर कामगिरी करत असेल तरचांगले परिणाम दिसतील अशा पद्धतीने कामगिरी करत असताना नियम आणि पद्धती काटेकोरपणे पालन करावे आणि यानुसार कामगिरी केली तर चांगली कामगिरी होऊ शकते त्यामुळे कामाची जर पद्धती सुनिश्चित असेल तर सगळे व्यवस्थित कामगिरी करू शकतील आता आपण व्यवसाय खेळाच्या आयोजनाचा आराखडा आणि पद्धती याविषयी बोलूया या खेळासाठी आराखडा आणि पद्धती अवलंबने गरजेचे असते प्रशिक्षकाने पहिल्यांदा खेळाच्या स्वरूपाचा निर्णय करायचा असतो कोणते स्वरूप असेल खेळ खोलीमध्ये असेल बाहेर असेल जर खोलीमधील खेळ असेल तर तो कशा पद्धतीने खेळला जाईल याची स्पष्टता असणे गरजेचे असते म्हणजे खोलीतील खेळ असेल तर कोणत्या स्वरूपाचा असावा आणि यानुसार खेळ ठरवा या खेळामधून काय शिकायला मिळेल खेळामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा याचे नियोजन करणे गरजेचे असते कोणती शिकवण मिळणार आहे याविषयीसुद्धा निश्चित करणे गरजेचे असते अशा पद्धतीने कृतींचा प्रवाह तयार करण्यात यावा यामध्ये व्यवसाय खेळाच्या अगोदर काय असेल आणि खेळानंतर काय असेल हे सुद्धा ठरवावे म्हणजे खेळाच्या अगोदर कोणते नियम असतील कोणत्या अटीशर्ती असतील कोणती कृती करणे अपेक्षित आहे खेळ संपल्यानंतर काय होणे अपेक्षित आहे म्हणून खेळामधील कृतीचा प्रवाह समतोल राखणारा असावा यातून शिकवणूक मिळणार असावा म्हणून ज्या गोष्टींचा अंतर्भाव आपण खेळामध्ये करणार आहोत त्या गोष्टी अशा खेळांमधून शिकता याव्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये याविषयी काळजी घ्यावी खेळाच्या प्रत्येक गोष्टीविषयीं प्रशिक्षकाने सर्व खेळाडूंना परिचित करणे खूप गरजेचे असते यामध्ये खेळ कसा खेळला जाईल कोणते प्रश्न असतील या खेळामध्ये काय करायचे आहे काय करायचे नाही महत्त्वाचे काय आहे खेळताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे काय मिळवायचे आहे खेळामध्ये समन्वय कसा साधला जाईल आणि एकमेकांशी संभाषण कसे केले जाईल अशा पद्धतीने खेळाच्या प्रत्येक घटकाशी सगळ्यांना परिचित करणे गरजेचे असते खेळ चांगल्या पद्धतीने परिणाम देत असतो आणि खूप कार्यक्षम पद्धतीने असा खेळ राबवला जाऊ शकतो खेळातील घटनांचा क्रम आणि निर्णय महत्त्वाचे असतात एका कृतीवर अवलंबून असणारी दुसरी कृती कोणत्या घटनेमध्ये कसे निर्णय अपेक्षित आहेत आणि त्यानुसार काय घडणार आहे अशा पद्धतीने खेळातील घटनांचा क्रम सुनिश्चित करणे गरजेचे आहे खेळांडूना अगोदर पूर्वसूचना देणे गरजेचे असते कोणत्या मुद्द्यांची काळजी घ्यायची हे सांगणे गरजेचे असते घटनांचा क्रम निश्चित करणे गरजेचे असते कारण संभाषणाची येथे एक साखळी तयार झालेली असते एक सदस्य दुसऱ्या सदस्याला संभाषण करत असतो त्यामुळे घटनांचा क्रम खूप गरजेचा असतो आणि त्यानुसार खेळांची कृती ठरत असते याचबरोबर खेळूना अभिप्रायसुद्धा विचारावा हा अभिप्राय कसा असेल अभिप्राय काय असेल कसा प्रतिसाद देतील ते चांगल्या पद्धतीने खेळतील का हे पाहणे गरजेचे असते खेळाच्या आयोजना मधील आराखडा आणि पद्धती तयार करीत असताना पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रशिक्षकाने खेळाचे स्वरूप ठरवावे सर्व खेळाडूची पार्श्वभूमी समजून घेऊन खेळाचे स्वरूप ठरवावे आता आपण इथे व्यवसाय अधिकारी याविषयी बोलत आहोत खूप वेळा असे खेळ व्यवसायांमधील कृती समजून घेण्यासाठी खेळले जातात सहभागी होणारे किंवा प्रशिक्षणार्थी व्यवसाय अधिकारी असतात त्यामुळे प्रशिक्षकाने व्यवसाय खेळाचे स्वरूपसुद्धा त्यांच्या गरजेनुसार ठरवावे समजा कडे फेकण्याचा खेळ आहे नवीन प्रशिक्षणार्थींसाठी ठीक आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी ठीक आहे म्हणून प्रशिक्षणार्थीची पार्श्वभूमी तपासून त्यानुसार खेळ ठरवावे तर आता या खेळामध्येसुद्धा सगळ्या खेळूना त्यांचा परिचय करायला सांगितले या परिचयामधून असे सापडले की सगळे एमबीएचे विद्यार्थी आहेत एक पीएच डी चे विद्यार्थी आहे सगळ्याची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे असते आणि या पार्श्वभूमिनुसार खेळामध्ये नियम कसे ठेवायचे खेळामध्ये निर्णय कसे घ्यायचे त्याचे नियोजन कसे करायचे कोणत्या कृतीचा समावेश करायचा या सगळ्याचा विचार करावा लागतो खेळामध्ये अशा कृतींचा समावेश असावा ज्यामधून सगळेना खेळामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल त्यांची पूर्ण कौशल्य याच्या मधून ते दाखवू शकतील जोपर्यंत एखादी कृती सुयोग्य संधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी दिली पाहिजे तरच ते अशा प्रकारचे कौशल्याचा उपयोग कामाच्या ठिकाणी करू शकतील याचा वापर कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक सदस्याला अशा खेळामध्ये पुरेशी संधी मिळणे गरजेचे असते त्याच्यामध्ये पुरेसा समन्वय साधणे गरजेचा असतो यामध्ये वेगवेगळ्या पातळीचे समन्वय आपल्याला पाहायला मिळतात जसे की मागचा व्यक्तीपासून पहिल्या व्यक्तीपर्यंत संभाषण पाठवणे संघबांधणीमधील प्रयत्न दिसून येत असतात एका पासून दुसर्याकडे संदेश पाठवणे त्याचा क्रम ठरवणे आणि या सगळ्या संदेशाची क्रमवारी आपसामध्ये चर्चा करून ठरवतील त्यांना पुरेसा वेळ दिला गेला तर या खेळामधून त्यांचे संपूर्ण कौशल्य दाखवू शकतील आणि अशाच पद्धतीने ते या खेळातून शिकण्यासाठी यशस्वी होतील खेळाच्या जेंटिलतेप्रमाणे वेळ उपलब्ध करून द्यावी योग्य वेळ निश्चित करणे महत्त्वाचे असते कारण जर कमी वेळ दिला तर ते कामगिरी पूर्ण करू शकणार नाहीत आणि यामध्ये त्यांना शिकता येणार नाही म्हणून अशा विशिष्ट खेळामध्ये सूचना सांगत सांगत सराव करून घ्यायचा असतो आणि वेळेचे योग्य नियोजन करून हा खेळ आयोजित करायचा असतो अगदी थोड्या वेळामध्ये या खेळाचे नियोजन आणि आयोजन करावे आणि खूप साध्या पद्धतीने या खेळायला शिक्षणाचे रूप देण्यात यावे तसेच दोन्ही संघांनी सरावासाठी आपल्याला विचारले होते आणि आपण त्यांना सरावासाठी संधीसुद्धा दिली होती अशा सरावासाठी जास्त वेळ लागत नसतो जास्त वेळा देणे गरजेचे पण नसते खेळाची काठिण्यपातळी लक्षात घेऊन सरावासाठी वेळ ठरवावा त्यांना डोळे बंद करणे हा एक अडथळा वाटत होता ज्यावेळेस डोळे बंद करून कामगिरी करायची होती त्यासाठी त्यांना अशा सरावाची गरज वाटत होती त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सराव केल्यामुळे त्यांना आत्मविश्वासाने कामगिरी करता आली आणि जेव्हा ते अशा व्यवसाय खेळाच्या स्वरूपाशी परिचित झाले त्यावेळेस त्यांनी या खेळामध्ये सहभाग घेण्याचे ठरवले आणि प्रत्येक संघ 10 मिनिट या खेळामध्ये खेळत राहिला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गुलाबी चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला आपण थांबायला सांगितले त्यावेळी त्यांनी हा खेळ थांबवला नंतर तुम्हाला निश्चितपणे असे आढळून आले असेल की जेव्हा गुलाबी चेंडू संपले त्या वेळेस खेळ चालू ठेवण्यामध्ये कोणताही मुद्दा नव्हता आणि मी तो खेळ थांबवला म्हणून इथे अतिशय महत्त्वाचे आहे की तुम्ही त्यांना किती वेळ देता एक विशिष्ट वेळ मध्ये त्यांना हा खेळ थांबवायचा असतो आणि अशा विशिष्ट वेळेमध्ये जर खेळ पूर्ण केला तर तो यशस्वी खेळ समजला जातो खेळाच्या स्वरूपाशी परिचित झाल्यानंतर प्रशिक्षकाने खेळाचे वेळापत्रक तयार करून दोन्ही संघाना त्या पद्धतीने तयार करावे जसे कि आपण प्रत्येक संघाला 10 मिनिट वेळ दिला होता आणि या 10 मिनिटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वेळेचा उपयोग करून चेंडू उचलले ठरवलेल्या वेळेमध्ये खेळ पूर्ण केला अशा पद्धतीने खेळामध्ये वेळेचे बंधन पाळणे गरजेचे असते खेळाचे आयोजन करत असताना अजून एक मुद्दा असतो तो म्हणजे या खेळाला आवश्यक असणारे साहित्य तर असे साहित्य आपल्याला अगोदरच तयार ठेवावे लागते या खेळामध्ये आवश्यक असणारे चेंडू आपण अगोदरच गोळा केले होते असे चेंडू खोलीमध्ये कसे पसरायचे हे आपण अगोदरच ठरवले होते कारण चेंडू आपल्याला एका ठरावीक आराखड्याप्रमाणे पसरायची होते आणि या वेळेस आपल्याला सगळी भौतिक साधनसामुग्री जमून खेळ कसा खेळला जाईल खेळ कुठे असतील प्रेक्षक कुठे असतील प्रशिक्षक कुठे असेल या सगळ्याचे नियोजन अगोदर ठरवावे लागते याबरोबर या खेळाचे रेकॉर्डिंगसुद्धा तयार ठेवावे लागते आणि म्हणून आपण प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असताना या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी सुद्धा विद्यार्थ्यांकडून मागणी असते म्हणून निश्चितपणे रेकॉर्डिंगसाठी लागणारी साहित्यसुद्धा अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तयार ठेवावेत या खेळामध्ये वापरल्या जाणार्या व्याख्या आणि भाषा ही आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमाशी समरस होणारी असावी म्हणजे या खेळामधून आपण जे शिकणार आहोत ते आपण अगोदरच्या काही सत्रांमध्ये प्रशिक्षणामधून व्याख्यानाच्या माध्यमातून ऐकलेली असते आणि याच्या पुष्टीसाठी असे खेळ आयोजित करण्यात येतात प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार खेळाचे वेळापत्रक आपण कमीजास्त करू शकतो आता खेळ चालू होण्याअगोदर खेळाचा परिचय आणि त्याची वर्णन सांगावे जर तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या मोड्युलमध्ये मी या व्यवसायाबद्दल खेळाचा सांगितले होते मी असेही सांगितले होते की या खेळाचे वर्णन कसे करावे आणि अशा विशिष्ट खेळाच्या वर्णनामध्ये काय काय गोष्टी कोणत्या गोष्टींचा समावेश असावा तर खेळाच्या परिचयाच्या वर्णनामध्ये सर्व सहभागी सदस्यांना एकत्रित करून खेळाचे नियम खेळाचा हेतू आणि खेळाबद्दल सगळे सविस्तर माहिती सांगावी आणि या खेळासाठी सर्वांना पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा सर्वप्रथम ते या खेळाला समजून घेतील आणि नंतर या खेळामध्ये भाग घेतील जर पुरेसा वेळ नाही दिला तर त्याच्यामध्ये खेळासंदर्भात गोंधळ निर्माण होऊ शकतो या वर्णनाच्या प्रक्रियेमध्ये स्पष्टपणे शिकू शकतील कोणते प्रश्न असतील याचा सारांश मांडावा त्याच्याकडून अजून काही प्रश्न असतील तर ते विचारावे त्यांना प्रश्न विचारण्यापासून थांबू नये त्यांना सरावासाठी संधी उपलब्ध करून द्यावी त्यावर चर्चा करावी सर्व नियमावली प्रशिक्षकाने त्यांच्याबरोबर स्पष्टपणे सांगावी खेळाचा हेतू त्याचे नियम अगोदरच स्पष्ट सांगावे या खेळाबद्दल तो काय आहे कशासाठी आहे या सर्व गोष्टी सर्व खेळाडूंबरोबर स्पष्टपणे सांगावे म्हणजे खेळताना कोणताही अडथळा येणार नाही असा खेळण्यासाठी एखादी विशिष्ट माहिती गरजेची असेल तर तशी माहिती खेळाडूंना पुरवण्यात यावी विश्लेषण करून खेळाच्या शेवटी त्यांनी या विश्लेषणामधून काय शिकले याबद्दल विचारावे दिलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यास सांगावे माहिती बद्दल चर्चा करण्यात यावी या चर्चेमध्ये यासंबंधित संकल्पनांविषयी चर्चा व्हावी नियोजित करण्यात याव्या रणनीती आखावी कृती आराखडा तयार करावा वापर करावा यामध्ये समूहाने काम करण्याचे अवलंब करावा अशा पद्धतीने रणनीतीचे नियोजन करणे म्हणजे कोणती रणनीती असेल उदाहरणार्थ इथे संघबांधणीची रणनीती आहे तर यासाठी कोणत्या कृती गरजेचे आहेत त्या कृतींचा आराखडा बनवणे अभिप्रायाचा वापर करणे आणि अशा कृतींच्या आराखड्यावरून अभिप्राय घ्यावा यामधून संघकार्य संकल्पना स्पष्ट करावी समजा सहभागी सदस्यांकडून अभिप्राय घेतल्यानंतर त्याचे विश्लेषण करून ते सगळे सोबत सांगावेत अशा परिचयामध्ये थोडक्यात स्पष्टीकरण देण्यात यावे हा खेळ आपण का निवडले आहे परिचयमध्ये हा खेळ निवडण्यामागे कोणते कारण आहे या खेळामधून आपण एकींकरण बद्दल बोलणार आहोत यामधून आपण संघबांधणी कशी असावी याविषयी बोलणार आहोत एखाद्या खेळामधून आपण मागे राहून पुढाकार कसा घ्यायचा याविषयी बोलणार आहोत म्हणून हे अतिशय स्पष्ट असणे गरजेचे आहे कीं एखाद्या खेळा मधून कोणता संदेश दिला जातो आणि कोणती कार्ये अशा खेळांमधून दाखवत असतो हा खेळ का निवडला असतो खेळाचा हेतू काय आहे आणि तो संकल्पनांशी कसा संबंधित आहे म्हणजे संघबांधणी आणि नेतृत्वकौशल्य या संकल्पना शिकण्यासाठी संघबांधणी आणि नेतृत्वकौशल्य हे गुण असणे गरजेची असतात जसें की भूमिका खेळामध्ये नेतृत्वगुणाचा समावेश असतो जो काही खेळ आहे तो व्यवस्थापनाच्या मुख्य कार्याशी जोडले गेले पाहिजेत आणि व्यवस्थापनाचे सिद्धांत अशा हेतू मधून स्पष्ट झाले पाहिजेत आपण वर्तनाचे शास्त्र यामध्ये व्यवस्थापनामध्ये काही व्यवस्थापनशास्त्रामध्ये त्याचे काही सिद्धांत अभ्यास करत असतो म्हणून वर्तनाच्या शास्त्रामध्ये नेतृत्वाचे सिद्धांत येत असतात अशा काही विशिष्ट व्यवसाय खेळ आयोजित करावे जे नेतृत्वाच्या सिद्धांतावर अवलंबून आहेत संघबांधणीवर अवलंबून आहेत नेतृत्वाच्या गुणांवर अवलंबून आहेत नेतृत्व गुणांवर अवलंबून आहेत अशा पद्धती खेळाच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट करून पालन करणे गरजेचे असते म्हणून रस निर्माण करणे आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्याला खेळामध्ये विशेष लक्ष द्यावे लागते कारण खेळाडूंची इच्छाशक्ती अतिशय महत्त्वाची असते ते अशा खेळामध्ये पूर्णतः गुंतले पाहिजेत यासाठी अशा खेळ आकर्षक असावेत मनोरंजक असावेत आणि या खेळाच्या परिणामाबद्दल जास्त विचार करू नये परिणामांविषयी जास्त चिंता केली नाही पाहिजे जिंकणे हरणे याचा त्यांनी जास्त विचार करू नये अशा पद्धतीचा खेळ असावा यापेक्षा सर्व खेळामध्ये गुंतून राहिले पाहिजेत आणि त्यांची इच्छाशक्ती असली पाहिजे हे अतिशय महत्वाचे आहे जर खेळामध्ये मनोरंजन असेल तर ते अशा खेळामध्ये गुंतून राहतील परंतु जर असा खेळ मनोरंजक नसेल तर ते या खेळामध्ये मन लावून रमणार नाहीत आणि परिणाम म्हणजे अशा खेळामध्ये त्यांचा पूर्ण सहभाग मिळणार नाही अशा खेळापासून खूप काही शिकता येणार नाही म्हणून प्रशिक्षकांने असे खेळ राबवत असताना खूप मेहनत घ्यावी लागते घटनांचा अभ्यास किंवा व्याख्यान याच्यापेक्षा आशा व्यवसाय खेळाच्या आयोजनामध्ये प्रशिक्षकांनी खूप मेहनत करणे अपेक्षित असते म्हणून व्यवसाय खेळाच्या वेळी सगळे सहभागी सदस्य गुंतलेले असतात त्यामुळे अशा खेळापासून मिळणारे परिणाम अतिशय शाश्वत असतात सर्व सदस्य यांच्यामध्ये मन लावून समाविष्ट झालेले असतात आणि हे महत्वाचे आहे खेळामध्ये जिंकण्यापेक्षा सहभाग कसा आहे याच्यावर जास्तीत जास्त शिकवणूक अवलंबून असते जर ते जिंकले विषयी विचार करत असतील तर ते नक्कीचशी होतील आणि अशा पद्धतीने ते नक्कीच खेळाला पूर्णपणे समजून घेतील त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे कि खेळ संपण्याच्या अगोदर आणि एवढेच नव्हे तर खेळ सुरू होण्याअगोदर प्रत्येक सहभागी सदस्यांला काय करायचे आहे काय शिकायचे आहे हे ठरवायचे असते कोणती पद्धत वापरायची आहे हे ठरवायचे असते आता इथे प्रशिक्षणाची प्रशिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते म्हणजे प्रशिक्षक खेळाच्या संबंधित भिन्न पैलूंशी पूर्णता परिचित असणे अपेक्षित आहे अशा व्यवसाय खेळचे भिन्न पैलू असतात जसे की साधी सरळ परिस्थिती असू शकते तर कधी कधी वादविवादाची परिस्थिती सुद्धा येऊ शकते तिकडे काही साधन सामुग्रीसंदर्भात अडथळे असू शकतात तर असे सगळे अडथळे आपण स्वीकारून त्यावर मात करण्याची तयारी पाहिजे यामध्ये भिन्न प्रकारचे अडथळे असू शकतात याबाबत अगोदरच चर्चा करणे गरजेचे असते मग त्याच्यामध्ये कोणते भिन्न पैलू असू शकतात कोणत्या परिस्थितीचा विचार करायला हवा कोणती परिस्थिती उद्भवू शकते आणि अशा भिन्न परिस्थिती उद्भवली तर अशा परिस्थितीत आपला खेळ कसा चालेल त्याचे परिणाम काय होतील जसे की या खेळामध्ये शेवटच्या व्यक्ती पुढाकार घेत आहे आणि पहिल्या व्यक्तीला संदेश सांगत आहे परंतु पहिला व्यक्ती तो संदेश बरोबर घेत नाही अशा परिस्थितीमध्ये पुढाकार घेणारे व्यक्तीने काय करावे संघामधील इतर सदस्यांनी काय करावे आणि ही परिस्थिती कशी हाताळावी अशा पद्धतीने संघामधील खूप सारे सदस्य एकमेकांवर रागआला जाऊ शकतात सदस्य आणि कर्णधार यांच्यामध्यें नाराजी येऊ शकते खेळ जिंकण्यासाठी सगळे एकमेकांना आरोप लावू शकता एकाच अपयश दुसर्याला दुसर्याला पण घ्यावे लागते अशावेळेस व्यवस्थित संभाषण होणार नाही ही परिस्थिती कशी टाळता येईल आणि अशी परिस्थिती आली तर यामध्ये कसा मार्ग काढायचा प्रशिक्षकाने सतर्क राहणे गरजेचे असते त्याला अशा सगळ्या पैलूंचे अनुभव असणे गरजेचे असते अशावेळेस परिस्थिती कशी नियंत्रणात आणावी कसा संदेश पाठवा हे प्रशिक्षणार्थीना सांगणे गरजेचे असते प्रत्येक परिस्थितीमध्ये निर्णय प्रक्रिया बदलत असते आणि आता काही बंधने असतात कोणत्याही कामासाठी काही बंधने निश्चित असतात आणि ती बंधने पाळून आपल्याला काम साध्य करायचे असते तर जास्तीत जास्त काम करण्यासाठी अशी बंधने समजून घेऊन त्यांच्यावर मात करून जास्त काम कसे करता येईल आणि यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते शोधणे गरजेचे असते त्यामुळे अशा खेळामध्ये कोणती बंधने असतात ते समजून घेणे महत्त्वाचे असते कोणताही खेळ किंवा परिस्थिती बंधनामध्येच असतात तर नेहमी अशी बंधने व्यवस्थित समजून घेतली तर बंधनामध्ये राहून ती बंधने पाळून त्यांच्यावर मात करून आपल्याला अतिशय कार्यक्षम पद्धतीने कामगिरी करता येऊ शकते आणि प्रशिक्षकाने अशा पद्धतीने परिस्थिती हाताळावी आता आपण खेळाचं मूल्यमापण याविषयी बोलूया खेळ पूर्ण होतो त्या वेळेस स्पर्धकांमध्ये एक उत्सुकता असते ते म्हणजे आपण स्पर्धमध्ये किती कामगिरी केली आणि स्पर्धेचा निकाल काय आहे खेळाच्या शेवटी जेव्हा आपण त्यांना अभिप्राय विचारले त्या वेळेस संघाच्या कर्णधाराला विचारले त्या वेळेस विशेषता मी पहिल्या व्यक्तीला विचारले जो चेंडू उचलत होता त्यावेळेस त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि यातून हे जाणवले की सगळ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते त्यांची कामगिरी कशी झाली चांगली आणि वाईट काय होते हे जाणून घेण्याची सगळ्यांचीच इच्छा असते म्हणून प्रशिक्षकांनी तत्काल प्रतिक्रिया देण्यासाठी तयार असावे खेळ संपल्यानंतर लगेच प्रतिक्रिया दिली तर खूप आनंद होत असतो आणि खेळामध्ये आपण काय चांगले केले आणि आपण काय चांगले करू शकलो असतो त्यांना माहिती करत असते त्याचबरोबर तिथे दुसरा संघसुद्धा होता जे निर्णय त्यांनी घेतले ती शिकवण दुसर्या संघासाठीसुद्धा मिळालेली असते अशा पद्धतीने सहभागी असणारे सर्व सदस्य या खेळामधून शिकत असतात आणि खेळाचा परिणाम सर्व सदस्यावर झालेला असतो म्हणून असे मुल्यमापण जास्तीत जास्त उपयोगाचे असते आणि याला अजून उपयोगाचे बनवण्या साठी असे मुल्यमापण सातत्यपूर्ण बनवावे म्हणजेच त्यांनी कोणती कृती केले आणि त्यासाठी कोणता निर्णय होता आणि त्याच्या परिणामावरून पुढची कृती कशी केली त्यासाठी कोणता निर्णय होता अशा पद्धतीने मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सहभागी सदस्यांना त्यांचे अनुभव सांगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी त्यांची प्रतिक्रिया काय आहे कोणत्या परिस्थितीला त्यांनी कसे समजून घेतले आणि यासाठी त्यांनी कोणता निर्णय घेतला कोणत्या ठिकाणी चुकीचा निर्णय घेतला आणि जिंकलेल्या संघाने कोणत्या गोष्टींबरोबर केल्या एवढेच नव्हे तर हरलेला संघाने त्यांच्यामध्ये असलेल्या चांगले गुण आणि त्याच्यामध्ये असणारे कमतरता सगळ्यांना सांगाव्यात अशा पद्धतीने अनुभवाच्या प्रतिक्रिया त्यांच्या भावना समूहांमध्ये काय घडले कसे घडले यासाठी मंच उपलब्ध करून द्यावा या मंचावर सगळे प्रत्येकाच्या प्रतिक्रिया सांगतील आणि हे अतिशय महत्वाचं सत्र ठरत असतात प्रशिक्षक त्यांच्या प्रतिक्रिया विचारत असते त्यांच्या खेळाबद्दल विचारत असते त्यांच्या भावनांबद्दल विचारत असते हाताळलेल्या परिस्थितीबद्दल विचारत असते त्यांनी एकमेकांमध्ये संभाषण साधायचे असते कुठे खराब झाली आपण काय करायला पाहिजे होते आणि ही परिस्थिती आपण कशी हाताळू शकलो असतो प्रत्येक संघ बोलावून घेऊन त्यांना अंतिम निकाल दाखवावेत त्याचबरोबर खेळाचे नियम हेतू धोरण या सगळ्या गोष्टींची त्यांना कल्पना द्यावी दोन्ही संघांना मिळालेले गुण मान्य होतील अशा मूल्यमापनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अंतिम निकाल दोन्ही संघांचे कर्णधार यांना दाखवून जाहीर करावा त्यामुळे आम्ही दोघांना इथे बोलावून गुण जाहीर केले आणि त्यांची मत जाणून घेतले तुम्ही हे विशिष्ट गुण कसे मिळाले यासाठी तुमची कोणती रणनीती होती तयार केलेल्या सगळे नियम सगळ्यांना मान्य होते यासाठी विद्यार्थ्यांकडून काही सूचनासुद्धा आल्या होत्या यामध्ये एखाद्या विशिष्ट धोरण जास्त उपयोगाचं असणार नाही याच्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे त्यामुळे ज्या काही अभिप्राय आपण घेतले होते ते उच्च व्यवस्थापनाला उच्च व्यवस्थापकाला सांगण्यात आले होते आणि नंतर त्यांच्याकडून आलेल्या सूचनानुसार आपण काही दुरुस्तीसुद्धा केल्या होत्या जेव्हा हे ठरवत असतो त्या वेळेसच हेतु कसे पूर्ण करायचे याविषयी ठरवणे गरजेचे असते आता जेव्हा शक्य असेल तेव्हा आपल्याला या खेळाची तुलना जीवनातील खरी परिस्थितीशी करणे गरजेचे असते जीवनातील परिस्थितीमध्ये येणारे अडथळे याच्यावर चर्चा करणे गरजेचे असते खरा जीवनामध्ये जशी परिस्थिती येते त्या पद्धतीने व्यवसाय खेळ गरजेचे असते त्यामुळे अशा खेळातून शिकल्याने कामाच्या ठिकाणी येणारे येणारी परिस्थिती हाताळण्यासाठी शिकवण महत्त्वाची असेल जर इथे योग्य संभाषण नसेल तर त्यामध्ये कोणतीही दुरुस्ती करता येईल योग्य संभाषण कसे साधता येईल अशा प्रकारचे खरे जीवनातील अडथळे चर्चमध्ये घेऊ शकतो आणि याचा फायदा कामाच्या ठिकाणी होऊ शकतो अजून चर्चेसाठी दुसरा मुद्दा म्हणजे वर्तन कामाच्या ठिकाणी संघामधील वर्तन वेगळी असू शकते संघ तयार करत असताना संस्थेमध्ये काही अडचणी येऊ शकतात आणि यासाठी चांगला संघ तयार करण्यासाठी चांगली समन्वय साधण्यासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी जबाबदारी घेण्यासाठी आपल्याला अशा चर्चेमधून येणारे अडथळे सोडवावे लागतात म्हणून योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी दिली तर निश्चितपणे संघबांधणी होऊ शकते चांगली संघबांधणी होऊ शकते आणि आतून येणारे अडथळे पण कमी असतील म्हणून शेवटी प्रशिक्षकाने हे निश्चित करणे गरजेचे आहे की प्रशिक्षणार्थी काय शिकणार आणि काय सोडून देणार आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खेळांमधून त्यांना तशी संधी मिळावी चांगले गुण मिळतील अशा पद्धतीने व्यवसाय खेळासंदर्भातले सगळे मुद्दे पहिले या सगळ्या मुद्द्यावर आधारित प्रशिक्षक आपण काय शिकलो यासाठी एक उत्कृष्ट आराखडा तयार करू शकतात तर हे सगळं होतं व्यवसाय खेळासंदर्भात आणि त्याला कार्यक्षम पद्धतीने कसा खेळला जाईल आणि त्याचा समारोप कसा करता येईल त्यापासून जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल अशा खेळापासून कोणती शिकवणूक मिळणार आहे